डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर स्वागत आहे आपण आता डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटरचा अभ्यास करणार आहोत तर आतापर्यंत आपण बघितले की डिजिटल फ्रिक्वेन्सी मीटर हे इतर काही नसून काउंटर आहे मुळतः हे काउंटर आहे त्याला तुम्ही लोक हे इनपुट सिग्नल देऊ शकता ते पॉझिटिव्ह बाजूने सक्रिय होणारे म्हणजे पॉझिटिव्ह एज ट्रिगर किंवा निगेटिव्ह बाजूने सक्रिय होणारे म्हणजे निगेटिव्ह एज ट्रिगर असते परंतु जर इनपुट स्क्वेअर किंवा रेक्टांगुलार नसेल तर आधी आपल्याला त्याला स्क्वेअर किंवा रेक्टांगुलार वेव्ह मध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते तर आपण स्मिथ ट्रिगर चा उपयोग करू शकतो तर हे आहे स्मिथ ट्रिगर तर इथे आपण स्मिथ ट्रिगर ला इनपुट देऊया आणि इकडे आपल्याला आउटपुट मिळेल यासाठी तुम्ही अँड गेटचा ही उपयोग करू शकता तर कोणत्याही वेळेला मोजणी थांबवण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे ह्या अँड गेट च्या इनपुट ला तुम्ही शून्य करू शकता तुम्ही इनपुटला इकडून तिकडे दिल्यानंतर मोजणी थांबेल तर हे इनपुट आहे हे साईन वेव्ह असू शकते किंवा इतरही काही परंतु इथे आपल्याला स्क्वेअर वेव्ह द्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर मोजणी सुरू करण्याआधी आपण काउंटरला रीसेट करायची गरज पडू शकतेआपण काउंटरला रीसेट करणार आहोत त्यामुळे काउंटिंग सुरू करण्यापूर्वी सर्व किमती 0 असतील ही मूलभूत योजना आहे तर आता आपण टाईम पिरियड च्या म्हणजेच वेळेच्या मोजणी बद्दल बोलूया तर याआधी आपण फ्रिक्वेन्सी च्या मोजणी बद्दल बोललेलो आहोत तिथे आपण ठराविक वेळेसाठी इनपुट बाजूंची संख्या मोजली आणि तो ठरलेला वेळ गेट सिग्नलच्या मदतीने नियंत्रित केलेला होता तर इथेही तुम्ही सिग्नल देणार आहात जे काही वेळेसाठी एक असेल आणि त्यानंतर शून्य असेल तर हे ते मध्यम तर असेल जिथे मोजणी होणार आहे आणि हा आहे ठरवून दिलेला वेळ ज्याला आपण गेट टाईम असे म्हणून तर आता मी गेट टाईम लिहितो तर हा आधीच ठरवलेला वेळ आहे त्याला गेट टाईम असे म्हणतात तुम्ही त्यांना मोजणीचा वेळ म्हणजे काउंटिंग टाईम असेही म्हणू शकता तर आपल्याला सिग्नल मोजायचे आहे किंवा या सीमांच्या सिग्नलच्या पल्सेस मोजायचे आहेत त्या ठरवलेल्या गेट वेळे साठी गेट टाईम साठी आता आपण वेळेच्या मोजणी बद्दल बोलूया टाईम पिरेड बद्दल बोलूया हे आहे रेसीप्रोकल काउंटिंग अर्थातच परस्पर मोजणी ठीक आहे तर यांना रिसिप्रोकल काउंटिंग म्हणजे परस्पर मोजणी असे का म्हणतात कारण तुम्हाला आधी माहित आहे की टाईम पिरेड हा फ्रिक्वेन्सी चा रिसिप्रोकल आहे तर टाईम पिरेड हा एक भागिले फ्रिक्वेन्सी असा आहे आणि म्हणूनच याला रिसिप्रोकल काउंटिंग असे म्हणतात इथे आपल्याला काय करायचे आहे आपल्याला किती सायकल्स चक्र झाले ते मोजायचे आहे त्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी सिग्नल किंवा रेफरन्स सिग्नल म्हणजेच इनपुट च्या एक सायकल मध्ये किती स्क्वेअर वेव्ह येतात ते बघायचे आहे तर इथे आपण मोजणी करू फ्रिक्वेन्सी मोजणी चे सायकल लिहू ठराविक वेळेच्या इनपुट सिग्नल मध्ये किती इनपुट चे किती सायकल्स आहेत ते मोजू आणि इथे इनपुट ची संख्या मोजण्यापेक्षा आपण जे संदर्भ म्हणून घेतलेले सिग्नल आहे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला आधीच माहीत आहे ते घेऊ तर आपण दुसरी संदर्भ सिग्नल घेऊन इनपुट च्या एका टाईम पिरेड साठी तर इथे आपण ज्याची फ्रिक्वेन्सी माहित आहे अशी स्क्वेअर वेव्ह संदर्भ म्हणून घेत आहोत तर इथे मी एकाच वेळी दोन गोष्टी लिहितो ज्यामुळे हे अजून स्पष्ट होईल तर साधारण मोजणी विरुद्ध रिसिप्रोकल परस्पर मोजणी या प्रकारात आपण आता फ्रिक्वेन्सी मोजणार होतो फ्रिक्वेन्सी मोजणी आणि इथे आपल्याला टाइमिंग पिरड मोजायचा आहे तर आपण काय करावे आपल्याकडे दोन मार्ग आहेत आपल्याकडे दोन सिग्नल आहेत हा एक इनपुट सिग्नल आहे म्हणजे हे इनपुट आहे आणि आपल्याला दुसरा सिग्नल हवा आहे ज्याला आपण गेट किंवा जी असे म्हणू थोड्या वेळासाठी हे सुरु म्हणजे ऑन राहील आणि त्यानंतर बंद म्हणजे ऑफ होईल इथे दाखवल्याप्रमाणे यांसाठी तुम्हाला ह्या इनपुट गेट सिग्नल मध्ये एका चक्रा मध्ये किंवा अर्ध्या चक्रा मध्ये किती नंबर ऑफ सायकल म्हणजे किती चक्र मावतात ते मोजायचे आहे तर एक गेट पल्स साठी किती इनपुट सायकल चक्र आहेत ते मोजायचे आहे मला म्हणायचे आहे गेट सायकल किंवा गेट टाईम तुम्ही काहीही म्हणा ठीक तर हा आहे गेट टाईम यामध्ये तुम्हाला संख्या मोजायची आहे तर ह्या प्रकारासाठी अकाउंट किती आहे आपण इथून सुरुवात करूया माझ्याकडे एक चक्र सायकल दोन सायकल तर अंदाजे दोन सायकल आहेत या इनपुट सिग्नल मध्ये आता मला याचा टाईम माहीत पाहिजे गेट टाईम माहित आहे तर मला लिहावे लागेल फ्रिक्वेन्सी एफ गेट टाईम दोन बरोबरचा भागाकार म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे दोन भागिले गेट टाईम असे म्हटले की गेट टाइम हा अर्धा सेकंद आहे दोन सेकंद किंवा अर्धा सेकंद या परिस्थितीसाठी मोजणी दोन आहे दोन एक दोन आणि म्हणून मोजणी ही दोन आहे तर फ्रिक्वेन्सी असेल 2 0 5 4 हर्ट्झ ठीक ही साधी मोजणी आहे आणि परस्पर मोजण्यासाठी काय करावे इथे परस्पर मोजणीसाठी आहे इन सिग्नल आपल्याला एक सिग्नल म्हणजे संदर्भ सिग्नल घ्यावा लागेल जे माहीत नसलेल्या एका जास्त फ्रिक्वेन्सी चे सिग्नल आहे इथे दाखवल्याप्रमाणे समजा त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहित आहे आणि त्यामुळे टाईम पिरेड पण माहित आहे तर तो टाईम पिरेड हा टी आर r रेफरन्स संदर्भ असेल तर हा आहे संदर्भ सिग्नल त्याचा टाईम आहे आणि त्यासाठी ह्या वेळेसाठी किती सायकल्स आहेत ते आपल्याला मोजायचे आहे आहे मोजणी चा वेळ इथे बघा 1 2 3 4 अंदाजे चार चक्र चार सायकल रेफरन्स सिग्नलचे इनपुटच्या अर्ध्या सायकल मध्ये याचा अर्थ हा वेळ आहे तर किती आहे हा वेळ जर मी याला टी असे म्हटले तर मी लिहू शकते की हा t r च्या चार पट आहे1 2 3 4 तर हे छान आहे 1 2 3 4 हे चार पेक्षा किंचित कमी आहे हे पूर्ण सायकल नाही कदाचित चालत असेलही आणि मग काय असेल इनपुट सिग्नल्सचा टाईम पिरेड तर आता या साठी इनपुट टाईम पिरेड हा tr च्या आठ पट आहे यावरून तुम्हाला असे समजते की ड्युटी सायकल आहे 50 50याचा अर्थ हे एकूण वेळेचा पन्नास टक्के आहे एकूण वेळ म्हणजे किती पर्यंत तरी बघा इथून इतपर्यंत एक टाइम आहे बरोबर आणि जर तुम्ही असे समजून झालात की ड्युटी सायकल हा 50 टक्के आहे याचा अर्थ ही वेळ आणि ही वेळ सारखीच आहे आणि म्हणून माझ्याकडे चार संख्या आहे तिथे म्हणजे अर्थातच माझ्याकडे चार संख्या आहेत इथे मी म्हणू शकते की टाईम पिरेड 8tr आहे इ टी पी आर म्हणजे संदर्भ सिग्नलच्या माहीत असलेला टाईम पिरेड आहे तर हा फरक आहे साधी मोजणी आणि परस्पर मोजणी यामध्ये साध्या मोजणी मध्ये आपण इनपुट सिग्नल मोजतो गेट सिग्नल च्या एका वेळेमध्ये आणि इथे आपण इनपुट सिग्नल एका टाईम पिरेड मधील संदर्भ सिग्नल ची मोजणी करतो हे विरुद्ध आहे तर हे असे का याला रिसिप्रोकल काउंटिंग असे का म्हणायचे असं तुम्ही विचारू शकता इथे जर इनपुट सिग्नल से ड्युटी सायकल 50 नसेल तर काय हा एक लहान मनोरंजक प्रश्न आहे जर ड्युटी सायकल 50 नसेल इथे दाखवल्याप्रमाणे समजा यावेळी साठी हे जास्त आणि इथे कमी आहे तेव्हा आपण टाईम पिरेड मिळवण्यासाठी अगदीच साधं दोन या संख्येने गुणाकार करू शकत नाही तर आपल्याला काय करावे लागेल युक्ती अगदी साधी आहे तुम्हाला इनपुट सिग्नल घ्यायचं आहे आणि त्याला फ्लिफ फ्लॉफ मधून इथे दाखवल्याप्रमाणे पास करायचे आहे इथे तुम्ही फ्लिफ फ्लॉफ चे फ्लिप फ्लॉप चे एक टोक घ्या आणि त्याला इनपुट द्या त्यामुळे तो सक्रिय होईल आणि तुम्हाला सिग्नल मिळेल आता काय घडेल आउटपुट कसे दिसेल हे आउटपुट क्यू आहे प्रत्येक झडत्या बाजूला आउटपुट क्यू बदलत आहे म्हणून हा पॉझिटिव्ह एज ट्रिगर फ्लिफ फ्लॉफ आहे म्हणून प्रत्येकच चढत्या बाजूला क्यू म्हणजे आउटपुट बदलेल तर आता मी इथे याच अक्षावर Q काढत आहे बघा Q हा बदलत आहे शून्य कडून एक कडे ह्या चढत्या बाजूसाठी आणि मग हा बदल पुढच्या चढत्या बाजूला तर Q बदलत आहे असा हा 1 झाला पुढे शून्य आणि या सारखाच पुढे पण तर हा आहे की हे इनपुट आहे आता तुम्ही बघा इनपुट ह्यावेळी वेळ होता तोच आता क्यू साठी सुद्धा आहे तर हा इनपुट सिग्नल चा टाईम पिरड आहे तर एका टाईम पिरेड साठी हा सुरू राहील आणि पुढच्या टाईम पिरेड साठी तो बंद होईल आणि अशाच प्रकारे पुढेही तर त्यामुळे जर आपण चुकीचा उपयोग केला संदर्भ चक्र मोजण्यासाठी म्हणजे रेफरन्स सायकल चा आकडा मोजण्यासाठी तर माझे रेफरन्स सिग्नल जास्त फ्रिक्वेन्सी चे असेल तर आता तुम्ही या वेळे साठी रेफरन्स सिग्नल चा आकडा मोजा ठीक तर आता तुमच्याकडे किती आहे 1 2 3 4 5 आणि पुढे ही संख्या पाच आहे आणि याचा टाईम पिरेड आहे टी आर tr हा आपल्यासाठी संदर्भ टाईम पेड आहे त्यानंतर इनपुट टाईम पिरेड किती असेल भिन्न सिग्नल साठी ह्याच सारखे आपल्याला पाच मोजणी मिळेल म्हणून tr च्या पाचपट ठीक तर आपण येथे आधी सारखाच फ्लीप फ्लॉप चा उपयोग करू ह्या इनपुट आधी मला असे म्हणायचे आहे कि इनपुट ह्या फ्लीप फ्लॉप मधून जात आहे आणि आपण त्याचा उपयोग करू शकतो ठीक तर जर मी योजनाबद्ध रित्या काढले तर मला हा काउंटर मिळेल आणि हा त्याचा रिसीट इनपुट आहे ज्यामुळे सुरुवातीला ते शून्य होणार आहे आणि अर्थातच हा लोक फार महत्त्वाचा आहे परंतु आता तो इनपुट सिग्नल मोजणार नाही इथे तो आता संदर्भ सिग्नल मोजेल तर इथे मला हा संदर्भ सिग्नल आहे हा आहे संदर्भ संदर्भासाठी घेतलेला स्क्वेअर हा इनपुट सिग्नल पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी चा रेफरन्स सिग्नल आहे परंतु आपल्याकडे हे थांबवण्यासाठीची सुद्धा यंत्रणा असली पाहिजे तर मला गरज आहे अँड गेटची तर मी याला अँड गेट लावते इथे आणि दुसरे अँड गेटचे दुसरे इनपुट ठरवणारा आहे ती किती वेळेसाठी आपल्याला ही मोजणी सुरू ठेवायची आहे मी येथे इनपुट सिग्नल देत आहे ते थेट दिलेले असो किंवा फ्लीप फ्लॉप द्वारा दिलेले असो तर इथे मी असं क्यू काढते हा आहे Q T T आहे जो 1 पायरी ला म्हणजे लेवल level ला एक दाखवतो नेहमीच आणि इथे आपल्याला क्लॉकचे इनपुट आहे जर इथे आपल्याला असलेले इनपुट रेकटांगूलर नसेल तर आपल्याला गरज आहे व्यवस्थित रित्या योजनाबद्ध रित्या स्मिथ ट्रिगर चे रेखांकन करण्याची तर येथे दिलेले इनपुट स्क्वेअर नसेल तुम्हाला अर्ध्या वेव्ह ची सिमेट्री म्हणजे साम्यता साधता येणार नाही सारखेपणा मिळणार नाही म्हणून या मिड ट्रीगर नंतर आपल्याला वेव्ह फॉर्म देव मग घ्यायची आहे जी अशी दिसेल आणि त्यानंतर आपल्याला अशी वेव्ह फॉर्म मिळाली पाहिजे ह्या वेळेला T असे म्हणणार हा इथल्या टाईम पिरेड सारखे आहे हा सुद्धा T आहे तर आधी तुम्ही इनपुटला रेक्टांगुलार करायचे आहे त्यानंतर तुम्ही फ्लीप फ्लोप चा उपयोग करायचा आहे इनपुढच्या एका पिरेड साठी तुम्हाला संदर्भ सिग्नलच्या चक्रांची संख्या मोजायची आहे अशा पद्धतीने ते काम करेल हे परस्पर मोजणीचे तंत्र आहे थोडेफार हे साध्या मोजणी प्रमाणेच आहे फरक इतकाच आहे की इनपुट आणि संदर्भ हे उलट केलेली आहे तर आपण एका पिरड साठी संदर्भ सिग्नल मोजणारा होत इनपुट साठी आणि साध्या मोजणीसाठी आपल्याला इनपुट ची मोजणी करायचे आहे गेट सिग्नलच्या एका पिरड साठी तर हे दोन्ही इथे बदलणार आहेत साध्या मोजणीचा आणि परस्पर मोजणीचा नियम इथे दिला आहे आता आपण बघणार आहोत यामध्ये शक्य असलेल्या चुकांबाबत फ्रिक्वेन्सी मोजत असताना आपल्याला त्याची गरज पडू शकते साधारण येथे चुका दोन स्त्रोत आहेत मी याचा विचार करू शकतो दोन कारणं आहेत पहिले कारण आठवण मोजणी मध्ये फ्रिक्वेन्सी कशी बघायची त्याला आपण साधे मोजणीच म्हणणार आहोत तर आपण एका गेट टाइम मध्ये किती इनपुट सायकल आहेत ते मोजू आणि गेट टाइम आपल्याला माहित आहे बरोबर त्यासाठी आपल्याला गेट टाईम ची गरज आहे परंतु आपल्याला जर गेट टाईम माहीत नसेल तर काय होईल आपण या सूत्राचा उपयोग करून फ्रिक्वेन्सी मोजणारा होत बरोबर मग गेट टाईम मोजणार आणि गेट टाईम च्या मदतीने सायकलची संख्या म्हणजे चक्रांची संख्या मोजणार परंतु जर गेट टाईम तंतोतंत माहित नसेल तर आपल्याला गेट टाईम हा अर्धा सेकंद घ्यायचा आहे परंतु जर तो 0 49 सेकंद असेल तर ह्या बाबतीत आपल्याला त्रुटी येऊ शकते तर हे गेट सिग्नल क्लॉक स्त्रोताचा कडून घेतलेले साधे सिग्नल आहे तर आपण क्रिस्टल ओसिलेंटर वापरू शकतो आणि फ्रिक्वेन्सी 1 मेगा हर्ट्झ असेल ह्याचा अर्थ टाइम पेरिड 1 मायक्रो सेकंद आहे जे खूपच कमी होते आता मी फ्रिक्वेन्सी डिव्हायडर बद्दल स्वतंत्र पणे नंतर बोलेलंच तर फ्रिक्वेन्सी डिव्हायडर चे काम आहे की त्यानी फक्त सिग्नल फ्रिक्वेन्सी चे विभाजन करण आहे जर 1 मेगा हर्ट्झ सिग्नल असेल तर आपल्याला त्याला कमी करून 1 हर्ट्झ आणायचे आहे आणि हाच टाईम पेरिड आहे तर गेट सिग्नल चा टाईम पिरेड एक सेकंद असेल तर पाहा टाईम अर्धा सेकंद असेल परंतु जर क्रिस्टल ओसिलेंटर 1 मेगा हर्ट्झ ला ओसीलेटटिंग नसेल परंतु ते 1 000001 मेगा हर्ट्झ ला ओसीलेट होत असेल तर हा काही अर्धा सेकंद वेळ नाही हा त्यापेक्षा जरा कमी आहे आणि त्यामुळे इथे त्रुटी येऊ शकते जर क्रिस्टल ओसीलेटर किंवा जनरेटर किंवा तुम्ही त्याला फ्रिक्वेन्सी जनरेटर मानत असाल यांच्यामध्ये काही चूक नसेलहे एक कारण असू शकते परंतु शक्यतो क्रिस्टल ओसिलेटर हे अचूक असतात त्यात अगदी 0 001 इतकीच त्रुटी असू शकते त्यामुळे इनपुट फ्रिक्वेन्सी मुळे त्यावर परिणाम होतो किंवा होऊ शकत नाही त्यानंतर सविस्तर विचार करण्यासारखे दुसरे कारण आहे की आपण काय करू शकतो हे टाईम आहे याला मी अजून थोड्या वेळे साठी वाढवत आहे हे गेट टाईम आहे किंवा मोजणी चा वेळ आहे तर हे गेट शिकणार आहे यासाठी यामध्ये आपल्याला इनपुट सिग्नल चक्रांची संख्या मोजायची आहे समजा इनपुट सिग्नल ह्या प्रकारचे असेल हा एक पिरेड दोन पिरेड तिन पिरेड आणि असेच पुढेही आणि त्यामुळे हे असेल 1 2 3 बघा याकडे साडेतीन पिरड आहे या दिलेल्या वेळेमध्ये तर आपण इथून सुरुवात करूया आपल्याकडे 3 5 सायकल्स आहेत हे इनपुट आहे बरोबर आणि हे काउंटरला दिलेले आहे परंतु काऊंटर 3 5 असे दाखवू शकत नाही कारण एक संख्ये 1 ने वाढतो एक ने आणि प्रत्येक वेळी तो पॉझिटिव्ह सायकल किंवा निगेटिव्ह सायकल ला वाढत असतो तर ह्या प्रकारात आपल्याला जो आकडा मिळेल तो एक असेल जर हा निगेटिव्ह एज ट्रिगर असेल तर दोन तीन याप्रकारे पुढेही हो की नाही इथेच थोडी शंका आहे चला तर पहिल्या प्रकारचा विचार करू इथे मी इनपुट सिग्नल ला 1 बिट ने डावीआपण आता 2 प्रकारांचा विचार करू पहिल्या प्रकारात मग ही बाजू आपल्याला तिथे विचारात घ्यावी लागेल तर याचा अर्थ होतो की आपली संख्या आता चार इतकी झाली आहे तुम्ही बघा 1 2 3 4 एक गेट सायकलच्या एक गेट टाईम मध्ये आता चार बाजू आहेत याच प्रमाणे मला इनपुट सिग्नल जी या बिंदूपासून सुरुवात करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता गेट टाईम हा आहे ही बाजू बाहेर आहे ही बाजू सुद्धा बाहेर आहे आपल्याकडे आता 3 ही संख्या आहे 1 2 3 तर आपल्याला मोजायचे आहे तीन पर्यंत तर कुठून इनपुट सुरू होणार आहे त्यावर अवलंबून आणि गेट टाईमच्या टाईम चा संदर्भ घेऊन आपल्याला पुढे नियंत्रण करायचे आहे आपल्याला तिथे हे लक्षात घ्यायचे आहे की चार पर्यंत आपल्याला मोजायचे आहे आणि मोजणी आपल्याला तीन पर्यंत मिळू शकते बरोबर तर आपल्याला एक सायकलचा त्या ठरवलेल्या गे टाईम साठी काही तरी ठराविक नंबर मिळू शकतो परंतु तो नंबर नेहमीच एक पूर्णांक संख्या असणार आपल्याला 3 5 असे कधीच मिळणार नाही म्हणजे तिथे तीन सायकल किंवा चार सायकल अशी पूर्ण कोणती संख्या नाही तर 3 5 आहे त्यावेळी काय होईल त्यावेळी ती मोजणी आपली इनपुट सायकल कुठे सुरू होणार आहे गेट टाईम च्या संदर्भाने आणि गेट सिग्नल च्या संदर्भाने ते बघावे लागेल तर हे गेट सिग्नल आहे त्यासाठी असा संदर्भ आपण घेतला आहे की सिग्नल कुठून सुरू होत आहे ते इथून आणि ते कशावर अवलंबून आहे आपल्याकडे चार किंवा तीन अशी मोजणी आहे त्यामुळे आपल्याला काही त्रुटी मिळतील समजा हा गेट टाईम आहे हा गेट टाईम आहे एक सेकंद सोपे होण्यासाठी आपण एक सेकंद घेऊ खरं तर आपल्याकडे 3 5 सायकल आहे ह्या वेळेसाठी तर खरी फ्रिक्वेन्सी आहे तर खरं तर आपल्याकडे 3 5 सायकल आहे याचा अर्थ खरी फ्रिक्वेन्सी ही आहे 3 5 आहे परंतु ती मोजणी एकतर चार असेल त्यामुळे मोजलेली फ्रिक्वेन्सी जी आहे ती असेल चार हट्स किंवा जर आपली मोजणी 3 असेल याचा अर्थ आपली फ्रिक्वेन्सी असेल तीन हर्ट्झ अशा पद्धतीने आपल्या मोजणी मध्ये त्रुटी होऊ शकते चूक होऊ शकते तर ह्या प्रकारामध्ये जी त्रुटी आहे ती आपल्याला मिळेल 0 5 ची इथे आपली चूक आहे 0 5 किंवा 0 आता आपण असे समजू उदाहरणादाखल की टाइम एक सेकंड आहे आणि इनपुट ची फ्रिक्वेन्सी गजरा 9 9 सेकंद आहे म्हणजे 9 9 हर्ट्झ बरोबर घरात आपण कोणती संख्या मोजायची तर आपण दोन शक्य असलेल्या संख्यांचा विचार करू तर संख्या मोजणी एक सेकंद असली पाहिजे त्यात 9 9 सायकल आहेत परंतु नऊ पॉईंट सायकल मोजता येणार नाही आपल्याला एक तर 99 तर त्यापासून किंवा दहा उत्तर त्यापासून मोजावे लागतील त्या अवलंबून असतील आपण इनपुट ची सुरुवात कुठून केली त्यावर तर ह्या मोजण्यासाठी आपण नऊ किंवा दहा घेऊ जर मोजणी 9 असेल तर फ्रिक्वेन्सी किती असेल प्रत्यक्ष मोजणी आणि अंदाजे मोजणी किती असेल काय अंदाज आहे बघा आपण एका सेकंदा मध्ये 9 मोजले अंदाजे फ्रिक्वेन्सी आहे 9 हर्टझ बरोबर ठिकाणी आपल्याला दहा अंक दिसतोय म्हणजे अंदाजे फ्रिक्वेन्सी आहे 10 हर्टझ आणि ह्या मोजणी मध्ये किती त्रुटी आहे इथे त्रुटी आहे 0 9 हर्टझ आणि ह्या मध्ये त्रुटी असेल 0 1 हर्टझ तर मग जास्तीत जास्त किती त्रुटी असू शकते तर आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त त्रुटी असेल 9 999 ठीक खरी फ्रिक्वेन्सी आहे 9 999 परंतु 999 अशी मोजणी नसणार मोजणी असेल फक्त 9 किंवा10 असेल आणि अंदाजे फ्रिक्वेन्सी असेल 9 हर्टझ तर तिथे त्रुटी असणार 0 999 इतकी आणि जर मोजणी असेल शेवटी त्रुटी असणार 0 001 ठीक त्या बाबतीत आपण पाहिले की आपल्या कडे मोजणीची संख्या ही बऱ्यापैकी एका पेक्षा जास्त किंवा एका पेक्षा कमी होती आपण योजलेल्या किमती पेक्षा तर या प्रकारात आम्ही असलेली मोजणी आहे 999 तुम्ही अजून 9 जोडू शकता आणि तुमची मोजणी नक्की मदत कशी होते तर इथे जास्तीत जास्त एक त्रुटी घेऊ शकते जर ती 9 असेल तर ती जास्तीत जास्त असेल म्हणून आपल्याला जास्तीत जास्त त्रुटी 1 ची असेल याच प्रमाणे दुसरे एक उदाहरण देता येईल की फक्त एका भेटीचा जर फरक असला समजा गेट टाईम पॉईंट वन सेकंड असेल आणि खरी इनपुढची फ्रिक्वेन्सी 100 001 हर्ट्झ असेल तरतुम्हाला काय वाटतं की 1 गेट टाईम मध्ये किती आकडा असला पाहिजे अपेक्षित मोजणी काय आहे की 1 गेट सायकल साठी हीफ्रिक्वेन्सी आहे 10 001हर्ट्झ गुणिले वेळ जो 0 1 सेकंड ह्याचे उत्तर येणार 10 0001 हीच अपेक्षित संख्या आहे परंतु खरी संख्या काय असेल संख्या ही अपूर्णांक असून चालणार नाहीतत्यामुळं संख्या एकत्र 10 असेल किंवा 11 तर आपल्याला किती त्रुटी आढळेल तर मोजणी मधील त्रुटी किती असेल जर ते 10 असेल तर त्रुटी अगदी 0 असेल आणि म्हणून आपण हे 0 लिहूया0001 म्हणून हे खूप कमी आहे अगदी 0 ठीक मी आधी इथे खरी किंमत लिहितो आणि त्यानंतर अंदाजे किंमत 999 काहीतरी आणि ह्या दोन्हीतुम्ही ह्याची अंदाजे किंमत 0 किंवा 1लिहू शकता तर आपल्याला नेहमी त्रुटी आलीच तर ती फक्त 1 इतकीच असेल तर आपल्याला त्रुटी मिळेल ती जास्तीत जास्त फक्त अधिक वजा 1 इतकीच असेल आधीच्या दोन उदाहरणामध्ये आपण बघितले दुसऱ्या उदाहरणात जर मोजणी 11 आलीच तर आपल्याला पॉझिटिव्ह त्रुटी मिळेल जसे की मोजणी जास्त आहे 11 ही संख्या 10 001पेक्षा जास्त आहे आणि आधीच्या उदाहरणामध्ये अपेक्षित संख्या होती 9 परंतु संख्या 9 असेलतर मग ती मोजणी मधील निगेटिव्ह त्रुटी असेल मोजलेली संख्या कमी आहेकिती ने कमी अगदी काही पटींनी अगदी 1 ह्या संख्येने ठीक तर आपल्याकडे आहे जास्तीत जास्त अधिक किंवा वजा 1 मोजणीतर ही अशी त्रुटी आपल्याला मिळू शकते आणि मग frequency मोजणी मध्ये किती त्रुटी येऊ शकते ही आहे मोजनीतील त्रुटी आणि मग फ्रिक्वेन्सी मध्ये किती त्रुटी असेल हे अवलंबुन असेल गेट टाईम वर ती असेल अधिक वजा 1 भगिले गेट टाईम कारण एका गेट टाईम मध्ये आपल्याला 1जास्तीचा किंवा 1कमी अंक मिळतो तर हे अगदीच शक्य आहे जास्तीची फ्रिक्वेन्सी मोजणे अथवा फ्रिक्वेन्सी गमवणे माझा अर्थ असा की फ्रिक्वेन्सी मोजणी कमी होईल तर आता आपण एक मजेशीर उदाहरण घेऊइनपुट फ्रीक्वेंसी घेऊ 10 5 हर्ट्झ आणि आपल्याकडे 2 साधन आहेत ठीक2 फ्रिक्वेन्सी मीटर आहेतएकाचा गेट टाईम आहे 1 सेकंद दुसऱ्याचा गेट टाईम आहे 0 1 सेकंद ठीक आपण 10 सेकंद घेऊ आपण ह्या दोन्ही साधनाची तुलना करू तर 2 साधन आहेत आणि 2 मीटर आहेत हे 1 आणि हे दुसरं ह्या प्रकारात किती मोजणी हवी अस तुम्हाला वाटतं मोजणी 1 सेकंदात 10 5 असली पाहिजेही 10 5 असायलाच हवी म्हणून मग मोजलेली फ्रिक्वेन्सी किती ही 1 सेकंदात 10 असेल का मग फ्रिक्वेन्सी असेल 10 हर्ट्स मोजणी जर 1 सेकंदात 11 असेल तर ते असत 11 हर्ट्सहे आहे 11 तर आता त्रुटी किती आहे त्रुटी आहे 0 5 हर्ट्स तर खरी फ्रिक्वेन्सी आहे 0 5 हर्ट्स आणि आता आपण हा दुसरा प्रकार पाहू यामध्ये अपेक्षित मोजणी आहे दहा सेकंद किती याला आपण दहा ने गुणणार 10 5 10105ही खरी मोजणी आहे ही 1 6 आहे आणि ही शक्य आहे आपल्याला नक्की हीच किंमत मिळणार आहे परंतु या प्रकारात एक बाजू आहे तुम्ही मागे त्या आकृतीकडे बघितले तर तुम्ही बघाल एक बाजू ही सीमेवरच आहे त्यामुळे काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे तर इथे सुद्धा आपल्याला त्रुटी आहे पर्यंत ठीक आहे मी आता हे उदाहरण देतो त्यावरून हे जास्त स्पष्ट होईल मी असं म्हणतो की खरी फ्रिक्वेन्सी आहे 10 तर या प्रकारांमध्ये मोजणी आली पाहिजे 10 50 परंतु मोजणी असेल दहा किंवा अकरा त्यामुळे अंदाज फ्रिक्वेन्सी मिळेल 10 हर्ट्स किंवा 11 हर्ट्स तर त्रुटी असेल 0 51 किंवा 0 49 हर्ट्सया प्रकारामध्ये मोजणी असली पाहिजे 105 1 परंतु वास्तविक संख्या आहे 105 किंवा 106 तर अंदाजे फ्रिक्वेन्सी किती असेल तर इथे जास्तीत जास्त त्रुटी आहे 0 5 हर्ट्स आहे साधारणतः हे जास्त अचूक आहे तर साधारणतः आपण दुसरे उदाहरण बघू समजा इनपुट फ्रिक्वेन्सी आहे साधारण 10 हर्ट्सपण तू नक्की सांगता येणार नाहीनक्की माहित नाही ही असू शकते 9 9 किंवा 10 किंवा 10 1 यासारखाच परंतु 10 हर्ट्स च्या आसपास आता जर गेट टाईम एक सेकंद असेल तर अपेक्षित संख्या किती हे असायला पाहिजे 10 परंतु नक्की संख्या ही एक पेक्षा जास्त किंवा एक पेक्षा कमी असेल हे अवलंबून असेल अंदाजे मोजणी वर ती असू शकते अंदाजे किमतीपेक्षा एक्ने जास्त किंवा अंदाजे किमतीपेक्षा कमी ती अवलंबून असेल 9 1 वगैरे त्यामुळे साधारणपणे आपल्याकडे एक नि जास्त किंवा एक ने कमी असणार आहे कारण ह्या प्रकारामध्ये आपल्याला अचूक फ्रिक्वेन्सी माहित नाही तर अंदाजे फ्रिक्वेन्सी किती असेल ही अपेक्षा संख्या आहे अधिक 1 भागिले टाइम तर मी इथे लिहू शकतो अपेक्षित संख्या टाईम अधिक 1 आणि ही खरी त्रुटी आहे ही त्रुटी आहे याचप्रमाणे जर मी गेट टाईम एक सेकंद इतका लिहिला तर आपल्याला मिळेल एक आणि एक सेकंद आहे अधिक वजा एक हर्ट्स परंतु माझ्या कडे दुसरे साधन आहे ज्याच्यासाठी वेळ0 1 सेकंद आहे तर तुम्ही सारखेच विश्लेषण केले तर तुम्हाला त्रुटी मिळेल अधिक वजा 1 0 1 सेकंद मोठ्या 10 हर्ट्स इतका आहे म्हणण्याचा अर्थ असा आहे फ्रिक्वेन्सी आहे10 हर्ट्स आपल्याकडे त्रुटी आहे 10 हर्ट्स म्हणजे शंभर टक्के मोठी त्रुटी आहे का कारण याचा अर्थ तुम्ही बघा एका सेकंदाचा एक दशमांश भाग आणि हे आहे एक दशमांश आपल्याकडे आहे इनपुट फ्रिक्वेन्सी चे फक्त एक सायकल चक्र तर आपल्याकडे एकच बाजू आहे आणि आपली दुसरी बाजू पूर्णपणे चुकू शकतो आणि जर आपण ती बाजू वगळणी तर अंदाजे फरक शून्य होईल तर आपल्याकडे 100 त्रुटी आहे ठीकहे कमी अचूक आहे आणि हे जास्त अचूक आहे तर आपण काय म्हणू शकतो आपण म्हणू शकतो केली जास्त टाईम म्हणजे जास्त आज खूप अचूक किंमत हेच आपण आधीच्या उदाहरणांमध्ये बघितले तुम्ही जास्त वेळेची वाट पाहू शकता आणि त्यानंतर चक्रांची संख्या मोजा तुमची फ्रिक्वेन्सी मोजण्या तील अचूकता वाढेल त्याच बरोबर हे अवलंबून असते इनपुट फ्रिक्वेन्सी वर ठीक आता समजा तुम्ही दोन घेतले दोन प्रकार जिथे गेट टाईम आहे एक सेकंद ठीक परंतु माझ्याकडे दोन प्रकार आहेत इनपुट फ्रिक्वेन्सी आहे 10 हर्ट्स सुमारे 10 हर्ट्स आणि इनपुट फ्रिक्वेन्सी आहे साधारणतः नाही नक्कीच हे नक्की माहीत नाही याला म्हणतात 100 हर्ट्स एका प्रकारात आपल्याकडे अपेक्षित मोजणी आहे एक सेकंदाचा मध्ये ती किती असेल 10 परंतु खरी संख्या नक्की संख्या असेल 10 1 ठीक आपण एक बाजू मी करतो आहोत आपल्याकडे आधीचा किंवा नंतरचा चक्र पेक्षा एक जास्त बाजू आहे या प्रकारामध्ये परत अंदाजे संख्या आहे साधारण 100 परंतु खरी संख्या असेल 100 1 ठीक याचा अर्थ आपल्याला इथे किती संख्या मिळेल आपल्याकडे फक्त एक आहे दहा पैकी फक्त एक म्हणजे 10 टक्के त्रुटी इथे आपल्याकडे आहे शंभर पैकी एक म्हणजे एक टक्के त्रुटी किंवा दहा टक्के त्रुटी एक टक्के त्रुटी बरोबर तर मी अंदाजे कवींची सांगितली आणि तुमच्याकडे अंदाजे फ्रिक्वेन्सी आहे 9 हर्ट्स किंवा 11 हर्ट्स तर तुमच्याकडे असेल अधिक 1 इथे तुमची अंदाजे फ्रिक्वेन्सी असेल 10 1 हर्ट्स किंवा 9 9 हर्ट्सम्हणजे तुमची त्रुटी आहे एक टक्के तर दुसरी दुसरे निरीक्षण पाहू हे आहे हे आहे जास्त कमी इनपुट फ्रिक्वेन्सी त्याची त्रुटी जास्त आहे मग इनपुट सिग्नल ची फ्रिक्वेन्सी कमी असेल घ्या प्रकारात तर तिथे जास्त त्रुटी येण्याचा संभव असतो त्यामुळे त्यांना एकत्र करून आपण लिहू शकतो की कमी असेल तर त्याचा गेट टाईम जास्त असला पाहिजे कारण जर कमी असेल तर त्रुटी जास्त असणार परंतु जर गेट टाईम वाढवला तर आपण अचूकता वाढवू शकतो तर त्यामुळे इनपुट फ्रिक्वेन्सी कमी असल्यास आपल्याला गरज आहे जास्त गेट टाईम ची याचा खरा अर्थ असा होतो इनपुट फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नल कमी असेल तर आपल्याला पुरेशा जास्त वेळेची वाट बघावी लागेल याचा अर्थ फक्त मोजू नका तर फक्त तीन चक्र साठी एखादे चक्र चुकण्याचा संभव असतो किंवा जास्त चक्र मोजले जाऊ शकते तर हे खरं तर आहे 12 अडीच चक्र त्यामुळे आपल्याला एक जास्त किंवा एक कमी मिळेल परंतु तुम्हाला जास्त वेळेसाठी थांबायचं आहे जास्त वेळेसाठी ह्याप्रमाणे इथून सुरुवात करून इथपर्यंत म्हणून आपल्याला मिळेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जवळ जवळ दहा चक्र जर आपण एखादे अतिरिक्त चक्र किंवा गेट गमवले नसेल तर तुमची चूक अशी होऊ शकते की दहा पैकी एक दहा पैकी एक त्रुटी इथे आहे 2 5 पैकी एक ही त्रुटी आहे म्हणजे इथे जास्त त्रुटी आहे इकडे कमी त्रुटी आहे म्हणून जास्त वेळेसाठी थांबायचं आहे इनपुट फ्रिक्वेन्सी जर कमी असेल असेल तर हे सगळं तुम्हाला करावा लागेल परंतु त्यानंतर काय समस्या असेल समस्या अशी असेल की तुमचा मोजणीचा वेळ हा जास्त असला पाहिजे परंतु ह्यामुळे मोजणीचा वेग मंदावेल तुम्ही अचूकते साठी जास्त जर वाट पाहिली तर अचूक उत्तर मिळेल परंतु वेग कमी झालेला असेल मग आपण काय करावे याला पर्यायी उत्तर असे आहे की रिसिप्रोकल काउंटिंगम्हणजे परस्पर मोजणी ज्या बद्दल आपण आधीच विश्लेषण केलेले आहे फ्रिक्वेन्सी मोजण्याचे सारखीच आहे माफ करा फ्रिक्वेन्सी नाहीतर टाईम पिरेड मोजण्या सारखीच आहे तर माझे इनपुट सिग्नल कमी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे इनपुट सिग्नल्स ची फ्रिक्वेन्सी कमी आहे तर हे आहे कमी फ्रिक्वेन्सी इनपुट मी संदर्भ म्हणून जास्त फ्रिक्वेन्सी चे सिग्नल वापरू शकतो अधिक जास्त फ्रिक्वेन्सी इनपुट सिग्नल पेक्षा अधिक जास्त फ्रिक्वेन्सी आणि माझ्याकडे एक ती पिरेड साठी पुरेशी मोजणी आहे कारण हा जास्त वेळ आहे इनपुट फ्रिक्वेन्सी कमी आहे आणि हे रेफरन्स सिग्नल आहे तर माझ्याकडे पुरेशी संख्या आहे तर मला जास्त संख्या पाहिजे अजून जास्त जर मी एक चूक केली माझ्याकडे एक ने संख्या कमी आली त्याने फार फरक पडणार नाही ठीक आहे तर अकाउंटिंग मध्ये म्हणजे परस्पर मोजणी एक झाली तर परस्पर मोजणी इतकी उपयोग होऊ शकतो ही फक्त टाईम मोजण्यासाठी नाही तर अप्रत्यक्षरीत्या फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी ही आपण याचा उपयोग करू शकतो जर इनपुट फ्रिक्वेन्सी कमी असेल आणि आपल्याला जास्त वेळेसाठी वाट बघायची नसेल तर आपण परस्पर मोजणीचा उपयोग करू यामध्ये त्रुटी सुद्धा कमी असेल तुम्ही टाईम मोजा आणि मग फ्रिक्वेन्सी मिळवण्यासाठी त्याचा एक बरोबर चा भागाकार घ्या